ते स्टार किंवा डेल्टामध्ये कनेक्ट केले जाऊ शकतात जे तीन फेज ट्रान्सफॉर्मर किंवा तीन फेज ट्रान्सफॉर्मर सिंगल युनिट आहे हे खरोखर कमी किंमतीवर खर्च वाचवेल जेव्हा मी तीन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्सकडे पाहिले तर शेवटी थ्री फेज ट्रान्सफॉर्मर म्हणून कनेक्ट केले तर हे तीन चरणांच्या कॉन्फिगरेशनमध्ये कनेक्ट केले जाईल हे सामान्यत अधिक खर्चिक किंवा महाग असेल कारण आपण स्वतंत्रपणे खरेदी केलेले आणि आपल्या आवश्यकतेनुसार कनेक्ट केलेले स्वतंत्र युनिट पहात आहात आपल्याकडे अधिक लवचिकता स्पष्टपणे आहे तर ज्यामुळे आपण सर्व संभाव्यतेमध्ये कोर किंमत किंवा स्टॅम्पिंग खर्च किंवा अगदी वायंडिंग खर्च वाचवू शकणार नाही म्हणूनच जेव्हा माझे खूप मोठे रेटिंग असते तेव्हा मी खूप मोठे रेटिंग घेते तेव्हा हे सहसा वापरले जाते आणि मला एक प्रकारचे स्टार किंवा डेल्टा कॉन्फिगरेशनमध्ये कनेक्ट केलेले आपल्याला माहित असणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा मी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला थ्री फेज ट्रान्सफॉर्मर युनिट म्हणून कनेक्ट केलेले पाहतो तेव्हा मला मोठा फायदा होतो तो म्हणजे एक लवचिकता दुसरे म्हणजे पोर्टेबिलिटी चांगले आहे कारण जर माझ्याकडे तीन टप्प्यात युनिट्स एकत्र असतील तर ती अत्यंत अवजड कल्पना असेल 400 एमव्हीए ट्रान्सफॉर्मर त्यापैकी प्रत्येकाकडे सुमारे 150 एमव्हीए रेटिंग असणार आहे प्रत्येक टप्प्यात 150 एमव्हीए रेटिंग असेल स्पष्टपणे एका 400 एमव्हीए ट्रान्सफॉर्मरच्या वाहतुकीच्या तुलनेत 150 एमव्हीए ट्रान्सफॉर्मरची वाहतूक सोपी होईल जर मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही इतका फायदा राखत आहोत मी म्हणावे की या कॉन्फिगरेशनचे फायदे म्हणजे पोर्टेबिलिटी लवचिकता आणि मी आणखी एक गोष्ट नमूद करू शकतो असे सांगायला हवे की जेव्हा मी सूचीमध्ये काही बॅकअप संचयित करू इच्छितो तेव्हा माझ्याकडे तीन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहेत जर काही चूक झाली तर मी कदाचित एका बेस युनिटंपैकी एका चांगल्या युनिटद्वारे पुनर्स्थित करू इच्छितो तर अशा परिस्थितीत मी फक्त सिंगल फेज युनिट म्हणू शकतो की मला संपूर्ण तीन फेज युनिट जतन करण्याची आवश्यकता नाही संपूर्ण तीन फेज युनिट वाचविण्यासाठी ते नक्कीच अधिक महाग होईल परंतु दुसरीकडे जर मी प्रत्यक्षात दोन सिंगल फेज युनिट साठवत असेल तर ते कमी खर्चिक असेल आणि मी तुम्हाला सांगू शकतो की जे काही टप्प्यात आहे ते मी एका विशिष्ट टप्प्यातील युनिटद्वारे बदलू शकतो म्हणून जेव्हा मी बॅकअप म्हणून संग्रहित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्पष्टपणे इन्व्हेंटरी बॅकअप म्हणून स्टोरेज करते जेव्हा मी सिंगल फेज युनिट्स पहात असतो तेव्हा हे देखील सोपे होते साधारणत बर्याच पॉवर स्टेशनमध्ये तुम्हाला दिसेल की सिंगल फेज युनिट्स अंततः तीन फेज ट्रान्सफॉर्मर बँक म्हणून जोडलेली आहेत तर जर मी याबद्दल बोललो तर 100kVA सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कदाचित 400 हे 230 V ने विभाजित केले असेल तर कदाचित अनियंत्रितपणे वेळ घेईल तर हे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे जर मी या तीनहींना तीन फेज कॉन्फिगरेशनमध्ये जोडत असेल माझ्याकडे तीन टप्प्यातील युनिटचे एकूण केव्हीए रेटिंग असेल किंवा तीन टप्प्यातील बँका 300 केव्हीए असतील कारण सिंगल फेज युनिट जे आहे त्यापैकी तीन वेळा थेट आपण गुणाकार करू शकता कारण त्यातील प्रत्येक एकल केव्हीए रेटिंगशी संबंधित केव्हीए हाताळू शकेल तर मी त्यास तीनने गुणाकार करू शकेन आणि नंतर तेच सांगू शकतो की माझा तीन टप्पा आहे आणि जर मी उदाहरणार्थ स्टार स्टार कॉन्फिगरेशनमध्ये हे कनेक्ट करीत आहे तर मी पुन्हा स्टार स्टार थ्री फेज ट्रान्सफॉर्मरसाठी येणार आहे केव्हीए रेटिंग 300 निश्चितपणे 300 केव्हीए असेल परंतु जर मी व्होल्टेज रेटिंग 400 पाहिले तर आम्ही जे काही उल्लेख करतो ते प्रति चरण आहे त्याचप्रमाणे आम्ही ज्या 230 वॅटचा उल्लेख करीत आहोत ते प्रति टप्प्यात आहेत म्हणून जेव्हा मी स्टार कनेक्ट ट्रान्सफॉर्मरकडे पहातो तेव्हा ते प्रति फेज गुणाकार होते कारण आम्ही नेहमी टप्प्यात नसलेल्या लाइन व्होल्टेज कॉन्फिगरेशनमध्ये त्याचा उल्लेख करतो तर मला या कॉन्फिगरेशनला म्हणावं लागेल म्हणून प्राइमरी लाइन व्होल्टेज बनते आणि दुय्यम लाईन व्होल्टेज बनते तर सुसंगतपणे मी चालू करंट देखील मोजू शकेन म्हणून जेव्हा मी करंट मोजतो तेव्हा मी एकंदरीत काय घेऊ शकतो जिथे व्हीएल ही लाइन व्होल्टेज आहे किंवा जर हा एक स्टार असेल तर मला खात्री आहे की मी निश्चितपणे गणना करू शकतो की एकच टप्पा चालू काय आहे तेही तीन टप्प्यातील रेषाप्रमाणे जाईल चालू तसेच जर तो डेल्टा नक्कीच असेल तर मला दर फेज चालू प्रत्येक रूट तीन सह गुणाकार करावा लागेल बरोबर तर मी कोणत्या कनेक्शनच्या आधारे वोल्टेजेस आणि प्रवाहांच्या संदर्भात तीन फेज युनिट रेटिंग सहजपणे मोजू शकलो पाहिजे तर असे समजू की माझ्याकडे असे एक सिंगल फेज युनिट आहे तर मी दाखवित आहे की हे सिंगल फेज युनिट आहे मी बरोबर आहे आणि मी गृहित धरत आहे की मी या विशिष्ट दिशेने व्होल्टेज वाढीकडे पहात आहे म्हणून मी याचा उल्लेख डॉट म्हणून करणार आहे सामान्यत बिंदू एका वळणातील ध्रुवपणा दर्शवितो तसेच इतर वायंडिंगसाठी तर इतर वायंडिंग मी येथे पुन्हा बिंदू दर्शविल्यास याचा अर्थ असा की मी यासंदर्भात सकारात्मक म्हटले तर हे देखील या बाबतीत सकारात्मक असेल तर जेव्हा माझ्याकडे दोन परस्पर जोडलेल्या कॉइल्स असतील तेव्हा मी त्या बिंदूवर कदाचित एक वायंडिंग दाखवेल आणि दुसरे असे दर्शवू की त्या विशिष्ट झटापटावर या दोन्ही विंडिंगची ध्रुवप्रवृत्ती समान आहेत कृपया लक्षात ठेवा आम्ही एक पर्यायी व्होल्टेज काय वापरत आहोत म्हणून नियम म्हणून मी सर्वात वरचे टर्मिनल पॉझिटिव्ह असू शकत नाही आणि तळाशी टर्मिनल नकारात्मक होऊ शकत नाही हे घडणार नाही कारण ते व्होल्टेज बदलत आहे तर मी स्पष्टपणे सकारात्मक आणि नकारात्मक पर्यायी बदल घडवून आणणार आहे परंतु मी एका विशिष्ट इन्स्टंटबद्दल बोलतो आहे कदाचित मला अल्टरनेटिंग व्होल्टेजच्या सकारात्मक अर्ध्या चक्रात पॉझिटिव्ह अर्ध्या चक्र म्हणून कॉल करावे आणि मूलत हे सकारात्मक असल्याचे पाहता येईल तर हे सकारात्मक आहे आणि हे नकारात्मक आहे त्याच वेळी हे सकारात्मक होणार आहे आणि हे नकारात्मक होणार आहे तर मग मी दुसरा टप्पादेखील काढूया तर मी जात आहे की येथे दुसरा टप्पा कसा असावा आणि इथे तिसरा बेस असा आहे जेव्हा मी तीन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्सला थ्री फेज ट्रान्सफॉर्मर युनिट म्हणून नैसर्गिकरीत्या संतुलित ठेवू इच्छितो तेव्हा ते सर्व एकसारखेच व्हावेत अशी मी अपेक्षा करतो स्पष्टपणे आम्ही असंतुलित वितरण सादर करत नाही आम्ही नाही आम्ही ते केवळ संतुलित करण्याचा प्रयत्न करू जेणेकरुन तिन्ही ट्रान्सफॉर्मर्स संतुलित असावेत आता जर मी त्यांना डेल्टामध्ये कनेक्ट करू इच्छित असाल तर मला खात्री करुन घ्यावी लागेल की ही एक वायंडिंग सुरूवातीस आहे हे या वायंडिंगची समाप्ती आहे पुन्हा तशाच प्रकारे ही सुरुवात ही शेवट आहे आणि ही एक सुरुवात होईल आणि ही शेवट होणार आहे बरोबर जर मी त्यांना सर्व सुरुवातीस स्टारमध्ये कनेक्ट करू इच्छित असेल तर मला एकत्र कनेक्ट करावे लागेल किंवा सर्व टोकास एकत्र जोडले जावे लागेल त्यातील एक एकत्र जोडले जावे लागेल आणि दुसरा टोक बाहेर येईल जेणेकरून एकत्र जोडलेले प्रारंभ स्टार पॉईंट किंवा तटस्थ बिंदू बनतील किंवा एकत्र जोडलेले टोक तारेला बिंदू किंवा तटस्थ बिंदू बनवतील फक्त मला हे निश्चित करणे आवश्यक आहे की हे बिंदू असल्यास हे देखील बिंदू असेल तरच मी त्यांना सुरूवातीस आणि शेवटी चिन्हांकित करू शकतो स्पष्टपणे मी या सर्वांकडे पहात आहे जर मी यास बिंदूसह स्टार म्हटले तर तसेच हे देखील एक बिंदू आहे अशा वेळी मी त्यांना स्टारशी कनेक्ट करणार आहे ज्या परिस्थितीत मला ही सुरवातीस या सुरूवातीस जोडली पाहिजे आणि ही या सुरुवातीस जोडली आहे बरोबर आता मी हे टर्मिनल बाहेर आणते हे दुसरे टर्मिनल आहे हे तिसरे टर्मिनल आहे म्हणून मी हे कॉल करणार आहे कारण हे A फेज व्होल्टेजशी जोडले जाईल हे B फेज व्होल्टेजशी जोडले जाईल हे असेल C फेज व्होल्टेजशी कनेक्ट केलेले आहे हे सर्व कनेक्ट केलेले आहे आता दुय्यम साइटवर काही कारणास्तव जर मला ते डेल्टा डेल्टा कनेक्शनमध्ये कनेक्ट करायचे असेल तर नेहमी सुरवातीस शेवटपर्यंत शेवटपर्यंत जोडले जाते आणि अशाच प्रकारे ते सर्व मुळात मालिकेत जोडलेले असतात तर मी हे आणि हे एकत्र एकत्र जोडणार आहे तसेच हे आणि हे एकत्र आता मी येथून एक टर्मिनल काढणार आहे येथून दुसरे टर्मिनल आणि येथून तिसरे टर्मिनल म्हणून मी यास A B C असे म्हणू शकतो म्हणूनच मी डेल्टामध्ये अनिवार्यपणे दुय्यम जोडले आहे म्हणून मी या गोष्टीचा वेगळ्या प्रकारे किंवा अगदी सहजपणे उल्लेख करू शकतो जसे की मी या गोष्टी या गोष्टींशी जोडल्या आहेत आणि मी यास स्टार पॉईंट म्हणून म्हणतो आहे हे स्टार पॉईंट आहे आणि हे देखील प्रारंभ बिंदू आहे तर ही A आहे ही B आहे आणि ही C आहे मी असे म्हणतात तर दुय्यम बाजूने मी पुन्हा अशा प्रकारे पुन्हा कनेक्ट होऊ शकेन आणि मग मी हे लिहू शकतो की हे हे आणि हे असे आणि प्रत्यक्षात कोणत्या वायडिंगशी जोडले गेले आहे कोणत्या वायडिंगशी जोडलेले आहे जे थोडेसे गोंधळात टाकणारे असू शकते जेव्हा आपण असे काहीसे कॉन्फिगरेशन काढतो हे कोणती वायडिंग कोणत्या वायडिंगसह एकत्रित आहे हे आपल्याला नक्कीच गोंधळात टाकेल म्हणूनच हेच कारण आहे की काहीवेळा जर प्राथमिक अशा प्रकारे रेखाटले असेल तर आम्ही काढू शकतो आम्ही दुय्यम अशा प्रकारे काढू शकतो हे एक दुय्यम आहे हे दुसरे माध्यमिक असू शकते हे तिसरे दुय्यम असू शकते कृपया अभिमुखता देणारं अभिमुखता पहा जर मी हे सर्व असे केले तर हे खरोखर एकत्रित केले आहे जे मी नेमक्या पाहू शकेन तसेच जर मी याकडे इतर प्राथमिकंपैकी एक म्हणून पहात असेल तर ही जोडलेली इतर प्राथमिक ही आहे त्याचप्रमाणे मी हे तिसरे प्राथमिक म्हणून पहातो तर हे तिसरे प्राथमिक आहे सामान्यत बर्याच पुस्तकांमधील अभिमुखता प्राथमिक तसेच दुय्यम क्रमांकाशी समान दिशेने दाखवतात जे प्रत्यक्षात कोणत्या बरोबर जोडले गेले आहेत म्हणून आता मी पुन्हा एकदा ए म्हणून उल्लेख करू शकतो एक बी म्हणून आणि एक सी म्हणून म्हणून जे काही आहे ते मला म्हणावे कदाचित हे काही फरक पडत नाही परंतु आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की परिवर्तन प्रमाण नेहमीच असते फेज व्होल्टेज आणि फेज प्रवाह दरम्यान सामान्यत आपण रूपांतर प्रमाण मिळविण्यासाठी कधीही लाइन व्होल्टेजेस विचारात घेत नाही मला म्हणायचे आहे जर मी खरंच लिहीत असेल तर तुम्हाला थ्री फेज ट्रान्सफॉर्मरसाठी माहित आहे कदाचित मी नुकताच उल्लेख केला आहे तो तीन फेज ट्रान्सफॉर्मर आहे ज्यामध्ये तुम्हाला व्ही माहित आहे पण तो स्टार डेल्टामध्ये जोडला गेला आहे हे सांगूया बरोबर तर व्होल्टेज 400 म्हणून दिले जाते ते स्टार मधील लाइन व्होल्टेज आहे त्याचप्रमाणे डेल्टामध्ये 4000 ही लाइन व्होल्टेज आहे म्हणून जर मी फेज व्होल्टेज काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला फेज व्होल्टेज असेल तर या प्रकरणात टप्प्यात व्होल्टेज स्वतः 4000 व्ही असेल म्हणूनच जर मी या ट्रान्सफॉर्मरसाठी परिवर्तन प्रमाण मोजण्याचा प्रयत्न केला तर मला प्राथमिक च्या व्ही टप्प्याने द्वितीयक किंवा त्याउलट द्वितीय श्रेणीच्या व्ही भागासह विभाजीत करणे आवश्यक आहे प्राथमिक पर्वाच्या व्ही टप्प्याने विभागले जाणे काही फरक पडत नाही तर मला हे असे घ्यावे लागेल जरी मी लाइन व्होल्टेजच्या दृष्टीने व्होल्टेजेस लिहितो जेव्हा मी परिवर्तन प्रमाण मोजतो तेव्हा मी प्रत्येक टप्प्यात घेतल्याशिवाय मी प्रत्येक टप्प्यात नेईन हे करंट कनेक्ट केलेले नाही तर आम्ही सामान्यत दर फेज व्होल्टेज प्रमाण सामान्यपणे पाहतो आम्ही नेहमीच लाइन व्होल्टेजकडे पहात नाही जरी मशीनवरील तपशील नेहमीच किंवा नेमप्लेट तपशील नेहमी लाइन व्होल्टेज आणि लाइन करंट आणि तीन चरण केव्हीए रेटिंग देईल हे सिंगल फेज केव्हीए रेटिंगबद्दल बोलणार नाही म्हणूनच जेव्हा आम्ही तीन टप्प्यावरील ट्रान्सफॉर्मरसाठी समकक्ष सर्किट काढतो तेव्हा आम्ही नेहमीच संपूर्ण वस्तू एकाच टप्प्याच्या समतुल्यात रुपांतरित करू इच्छितो आम्ही एकल टप्प्याच्या समतुल्यतेकडे पाहतो आणि नंतर आम्ही समकक्ष परिपथ स्पष्टपणे रेखांकित करण्याचा प्रयत्न करू एकल चरण कॉन्फिगरेशन जरी आपणास 400 व्ही स्टार कनेक्ट केलेले प्राथमिक दिले गेले असले तरीही आपण त्या व्होल्टेजस मानू इच्छित आहात आणि जर प्रत्येक टप्प्यात अडथळा काही Z म्हणून दिलेला असेल तर आपण नेहमी म्हणता की तेच चालू आहे तर आपण नेहमी प्रत्येक टप्प्यावर प्रमाणात प्रत्येक गोष्टीमध्ये रूपांतरित कराल आणि समतुल्य सर्किट काढाल तर जरी तुम्हाला डेल्टामध्ये दुय्यम वळण दिलं गेलं तरी आपणास प्रत्येक गोष्ट प्रत्येक टप्प्यात प्रमाणात रूपांतरित करायची आहे आणि अशाप्रकारे तुम्ही ट्रान्सफॉर्मरची समकक्ष सर्किट काढाल आणि जेव्हा आम्ही डेल्टाला प्रत्येक टप्प्यात रुपांतरित करीत असाल त्यास स्टारमध्ये रुपांतरित करणे आणि नंतर प्रत्येक टप्प्यात बहुतेक वेळा सोपे करणे कदाचित सोपे आहे तर थ्री फेज ट्रान्सफॉर्मर कोठेतरी कुठल्यातरी डेल्टा कॉन्फिगरेशनमध्ये दिले आहे तेव्हा ठीक आहे आम्ही ट्रान्सफॉर्मरच्या दर फेज समतुल्य सर्किटमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला काही स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन करणे आवडेल तर तीन टप्प्यावरील ट्रान्सफॉर्मर्ससाठी इतकेच की माझ्याकडे ट्रान्सफॉर्मरमध्ये मूलत चार प्रकारचे कनेक्शन असू शकतात मला स्टार डेल्टा किंवा डेल्टा स्टार किंवा डेल्टा डेल्टा किंवा स्टार स्टार मिळण्यास सक्षम आहे तर ही चार कॉन्फिगरेशन साधारणपणे आमच्याकडे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शनमध्ये असू शकतात आणि मी हे केवळ प्राथमिक आणि दुय्यम करून दर्शवित आहे कधीकधी ट्रान्सफॉर्मरमध्ये आणखी एक वळण असू शकते ज्याला कोणीही तिसरा प्रश्न विचारला जात नाही टर्शरी विन्डिंग हा तिसरा वळण आहे कधीकधी आपण विशेषत पॉवर स्टेशन ट्रान्सफॉर्मर्समध्ये असू शकता प्रामुख्याने पॉवर स्टेशन सहाय्यकांना पुरवण्यासाठी आमच्याकडे तृतीयक वळण आहे उदाहरणार्थ पॉवर स्टेशनमध्ये आपल्याकडे काही संरक्षण प्रणाली असू शकतात आपल्याकडे वॉटर पंपिंग मोटर वॉटर असू शकते जो बॉयलरमध्ये पाणी टाकत आहे आपल्याकडे कोळसा हँडलिंग प्लांट असू शकेल ज्यामध्ये कोळशाचे कोंब हलविणे वाहक पट्ट्याद्वारे कोळसा वाहतूक करणे इत्यादी अनेक कारणे असतील त्या सर्वांना शक्ती देणे आवश्यक आहे त्या सर्वांना शक्ती आवश्यक आहे जेणेकरून शक्ती आपल्या जनरेटरच्या स्वतःच पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या तिसर्या वायंडिंग मधून येतो तर कधीकधी आपल्याकडे तिसरे वायंडिंग असेल जे ट्रान्सफॉर्मरमध्ये तृतीय वायंडिंग म्हणून ओळखले जाते जेणेकरून ते बर्याच पॉवर स्टेशन सहायकांना वीज प्रदान करण्यास सक्षम आहे हे सुनिश्चित करते ज्या प्रकरणात मी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे ते दर्शवावे लागेल माझ्याकडे असा गाभा असू शकतो एक दुय्यम आहे तर दुसरा कदाचित तृतीयक असेल हे तीन वायंडिंग ट्रान्सफॉर्मरसारखे आहे तर मी प्राथमिक माध्यमिक आणि तृतीय आहे तृतीय पावर स्टेशनमध्ये सहाय्यक वस्तू पुरवण्यात मदत करू शकते कधीकधी आपण संगणकातील आपला काही वीजपुरवठा एसएमपीएस स्विच रिमोट पावर सप्लायकडे पहात असाल तर त्यांच्यात बहुविध सेकंडरीसह लहान लघुचित्रित ट्रान्सफॉर्मर असू शकेल हे दोन सेकंडरी वायंडिंग पेक्षा जास्त असू शकते अशा परिस्थितीत आपल्या संगणकामधील काही आयसीसाठी IC's आपल्याला a 5 V आवश्यक असेल आपल्या संगणकामधील काही आयसीसाठी आपल्याला 3 3 व्ही आवश्यक असू शकतात आपल्याला काही अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक सर्किट्ससाठी 15 आणि 15 आवश्यक असू शकतात तर हे दुय्यम किंवा हे एकाधिक सेकंडरी आपल्याला कदाचित 5 व्ही 3 3 व्ही 15 व्होल्ट 15 व्होल्ट इत्यादी माहिती प्रदान करतात तर कदाचित माझ्याकडे अनेक सेकंडरी असतील आणि या सर्व मल्टिपल सेकंडरीज एकमेकांपासून विभक्त होतील त्यांना एक सामान्य मैदान नाही आम्ही आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या संगणकावरील सिस्टममध्ये भिन्न घटकांना भिन्न विद्युत पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरतो तेव्हा आम्हाला दिसणारा हा एक मोठा फायदा आहे तर जर आपण स्टार डेल्टाकडे पहात आहोत जरी आपल्याकडे 1 ते 1 ट्रान्सफॉर्मेशन रेश्यो आहे तर ते डेल्टाच्या फेज व्होल्टेजच्या बाबतीत स्टारचे टप्प्यात व्होल्टेज आहे जर आपल्याकडे प्राथमिक व माध्यमिकमधील वायंडिंगची संख्या 1 असेल तर 1 आहे तरीही आपण येथे जे मिळवितो ते असे आहे की हे कदाचित 400 व्ही आहे जर ते 1 ते 1 असेल तर मला 400 दुय्यम मिळवणे आवश्यक आहे परंतु मी टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने बदलत आहे तर डेल्टा बाजूला लाइन व्होल्टेज म्हणून काय दिसेल तर मी 400 V घेणार आहे हे मी मिळवणार आहे म्हणूनच हे मला आवडेल की नाही हे स्वयंचलितपणे खाली जाईल स्टार डेल्टा कॉन्फिगरेशन सामान्यत डेल्टा बाजूला व्होल्टेज खाली टाकते स्टार बाजूच्या तुलनेत जरी ते 1 1 रूपांतरण प्रमाण आहे कारण ते टप्प्याटप्प्याने परिवर्तनाचे प्रमाण आहे आणि आम्ही डेल्टा अस्तित्वाकडे पहात आहोत त्याऐवजी त्यामध्ये लाइन व्होल्टेज आणि टप्प्यातील व्होल्टेज एकमेकांसारखे आहेत तर आपल्याकडे मूलत हे स्टेप डाउन कॉन्फिगरेशन असेल तर अगदी स्पष्टपणे ही स्वयंचलित स्टेप अप कॉन्फिगरेशन असेल तर लाइन व्होल्टेज म्हणून मला जे मिळते ते जास्त प्रमाणात जाईल जे मला प्राथमिक बाजूस लाईन व्होल्टेज म्हणून मिळणार आहे जरी ट्रान्सफॉर्मेशन रेश्यो 1 1 बरोबर असेल आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण स्टार डेल्टा आणि डेल्टा स्टार बद्दल नमूद करू शकतो जर आपल्याकडे स्टारबद्दल सांगायचे असेल तर हे VA आहे हे VB आहे आणि हे VC आहे असे म्हणू या की माझ्याकडे असे तीन फेज व्होल्टेज आहेत बरोबर जर मला लाइन टू लाईन व्होल्टेज पहायचे असेल तर उदाहरणार्थ मी दुसर्या बाजूला सी घेतल्यास हे वजा व्हीसी बनते तर हे व्हीएसी होणार आहे म्हणूनच लाइन व्होल्टेजेस 300 फेज व्होल्टेजमधून उजवीकडे वळविण्यात आल्या आहेत तर आपल्याकडे फेज व्होल्टेज आणि लाइन व्होल्टेज दरम्यान मूलत 300 फेज शिफ्ट होणार आहे परंतु मी जे प्रत्यक्षात वापरत आहे ते लाइन व्होल्टेज आहे मला आशा आहे की आपणास हे समजले असेल कारण आम्ही सामान्यत ट्रान्सफॉर्मरमधून फक्त तीन टर्मिनल बाहेर आणतो जरी ते स्टार कनेक्ट आहे की डेल्टाने त्यास महत्त्व दिले नाही बहुतेक वेळा केवळ तीन टर्मिनल बाहेर पडतात हे तीन टर्मिनल्स आपल्या वीजपुरवठ्यातून बाहेर पडणार्या तीन टर्मिनल्सशी प्रत्यक्षात जोडले जात आहेत तीन चरण वीज पुरवठा तर आपण जे अर्ज करीत आहात ते जणू लाइन व्होल्टेजसारखे दिसते परंतु प्राथमिक वायंडिंग आणि दुय्यम वायंडिंग दरम्यान काय होते ते टप्प्याटप्प्याने परिवर्तन होते म्हणून मी जे येथे व्होल्टेज म्हणून लागू करतो जे डेल्टाच्या बाबतीत आहे तेथे रूपांतरित फेज व्होल्टेजमध्ये रूपांतरित होते जर मी स्टार म्हणून प्राथमिक असल्यास मी जे रेखाटत आहे ते लाईन टू व्होल्टेज आहे आणि जे मी डेल्टाच्या दिशेने लाइन टू लाइन व्होल्टेजकडे पहात आहे ते फेज व्होल्टेजसारखेच आहे तर व्होल्टेज केवळ स्टेप डाऊनच नाही तर मूळ लाइन व्होल्टेजमधून 30 अंशांद्वारे देखील हलविला जातो तर स्टार डेल्टा किंवा डेल्टा स्टार कॉन्फिगरेशन नेहमीच एका बाजूच्या दरम्यान 300 फेज शिफ्ट देईल आणि दुसर्या बाजूने मी कोणत्या प्रकारच्या लाइन व्होल्टेजेस पहात आहे यावर अवलंबून 300 लीड किंवा 300 ल्याग म्हणू शकतो उदाहरणार्थ व्हीएसी मला 300 ल्याग देताना पुन्हा व्हीएकडे परत येते मी व्हीएबीकडे पहात असल्यास हे व्हीएबी आहे व्हीएबी मला येथे कुठेतरी काढायचे आहे हे व्हीएबी म्हणजेच व्हीएबीकडे 300 lead लीड असेल जेणेकरून मी साधारणपणे म्हणेन की जेव्हा जेव्हा मी डेल्टा डेल्टा किंवा डेल्टा स्टार कॉन्फिगरेशन घेतो तेव्हा प्राइमरी लाईन व्होल्टेज आणि दुय्यम लाइन व्होल्टेज दरम्यान 300 फेज शिफ्ट येते परंतु जर माझ्याकडे 1 1 ट्रान्सफॉर्मेशन रेशोसाठी स्टार डेल्टा कॉन्फिगरेशन असेल तर मी हे पहात आहे की लाइन व्होल्टेजेस एका घटकाद्वारे खाली उतरल्या आहेत तर डेल्टा स्टार कॉन्फिगरेशनमध्ये लाइन टू लाइन व्होल्टेज वेगवान आहेत तर मी असे म्हणू शकतो की या दोन कॉन्फिगरेशनचे संपूर्ण महत्त्व आहे तर मग मी प्रत्यक्षात त्यांना वेगवेगळ्या अनुप्रयोगांमध्ये कार्यरत करतो उदाहरणार्थ जर मला असे म्हणायचे की माझ्याकडे एक रेक्टिफायर आहे मी फक्त ब्लॉक व्हीबी च्या मदतीने एक दुरुस्त करणारा दाखवणार आहे हा माझा रेक्टिफायर आहे आणि मी तीन फेज व्होल्टेज लागू करीत आहे आणि जे मी येथे प्राप्त करीत आहे ते डीसी आहे म्हणून जेव्हा मी प्रत्यक्षात सुधारित आऊटपुट पहात आहे तेव्हा माझ्याकडे ए फेज बी फेज आणि सी फेज पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो तर जर हा अर्ध्या वेव्ह रेक्टिफायर असेल तर मला असे काही व्होल्टेज मिळेल बरोबर हे प्रत्यक्षात आच्छादित झाले पाहिजे कारण ते 1200 केवळ एकमेकांकडून हलविले गेले आहे तर कदाचित माझ्यासारखे व्होल्टेज यासारखे व्होल्टेज आणि यासारखे व्होल्टेज असेल हा हाल्फ वेव्ह रेक्टिफाइड आहे परंतु तो संपूर्ण वेव्ह रेक्टिफाइड आहे मला पुन्हा या वरच्या बाजूला आणखी एक व्होल्टेज उजवीकडे काढावे लागेल तर माझ्याकडे असे काही व्होल्टेज आहे हे असेच होणार आहे तर माझ्याकडे पूर्ण वेव्ह रेक्टिफाइड व्होल्टेज तसेच तीन फेजसह हाल्फ वेव्ह सुधारित व्होल्टेज आहे परंतु जर माझ्याकडे आणखी 300 फेज शिफ्टसह आणखी तीन फेज रेक्टिफायर असतील तर कदाचित हे स्टारने दिले असेल तर हे डेल्टाने दिले आहे प्राथमिक कदाचित समान आहे प्राथमिक स्टार असू शकते किंवा डेल्टा काहीही फरक पडत नाही परंतु दुय्यम बाजूला कदाचित माझ्यापैकी त्यापैकी एक स्टार असावा दुसरा डेल्टा असेल तर त्यांच्याकडे 300 फेज शिफ्ट असेल म्हणून मी म्हणतो कि हि वेव्ह फॉर्म याचा सारखीच असेल तर ट्रान्सफॉर्मर हा 300 ने शिफ्ट होईल जर माझ्याकडे प्रत्यक्षात दोन रेक्टिफायर्स कॅसकेड झाले असतील तर ते मालिकेत किंवा जे काही जोडले गेले असतील त्यातील एक रेक्टिफायर स्टार वाइंडिंगद्वारे दिले जात आहे आणि दुसर्याला डेल्टा वाइंडिंगने दिले आहे ज्याची मी तुम्हाला कल्पना करण्यास सांगत आहे ते सांगा प्राथमिक एक स्टार आहे माध्यमिकात माझ्याकडे एक स्टार आणि एक डेल्टा आहे तर मी हा डेल्टा येथे जोडत आहे आणि मी हा स्टार येथे जोडत आहे तर मग काय होईल त्यांच्याकडे व्होल्टेज आहेत जे 300 एकमेकांपासून हलविले गेले आहेत अर्थात मला त्या वळणाचे प्रमाण काळजी घ्यावे लागेल जर मी वळणाच्या रेशोची काळजी घेतली नाही तर एक व्होल्टेज दुसरा व्होल्टेज असेल ते बरोबर नाही मला वेगवेगळे व्होल्टेज नको आहेत मला तेच व्होल्टेज हवे आहेत परंतु ते एकमेकांपासून 300 शिफ्ट झाले आहेत तर याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे एक वेव्ह फॉर्म आहे ज्यामध्ये बरेच कमी फरक असतील म्हणूनच कदाचित माझा वेव्ह फॉर्म असा असेल आता काय घडेल हे दोघांच्या दरम्यान आहे आणि मला यासारखे साइनसॉइडचा आणखी एक भाग मिळेल त्यामुळे एकंदरीत व्होल्टेज दिसेल की त्यात फारच कमी फरक आहे त्यात खरोखरच थोडे बदल होणार आहेत कारण मी दोन वेव्ह फॉर्म जोडत आहे यात काही शंका नाही की ते दुरूस्त केले जातील परंतु ते एकमेकांमधून 300 ने बदलले आहेत तर डेल्टा स्टार आणि स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मर्स यासारखे बरेच अनुप्रयोग त्यांच्या अंतर्निहितपणे 300 फेज शिफ्टची ओळख करुन देतात हे खरोखर डीसी व्होल्टेजमधील घटके कमी करते आणि प्रत्यक्षात दोन फेज शिफ्ट वेव्ह फॉर्म मिळविते जे एकमेकांपासून 300 च्या अंतरावर आहेत तर जर आपण डेल्टा डेल्टा आणि स्टार स्टारच्या मूळ कॉन्फिगरेशनकडे परत गेलो या दोघांचे दोन्हीपैकी एकसुद्धा पाऊल उचलले जाणार नाही किंवा मूलभूतपणे खाली गेले नाही कारण आपण प्राथमिक बाजूकडून दुय्यम बाजूने ज्या व्होल्टेजचा वापर करीत आहात त्या अगदी तंतोतंत भाषांतर करतील तर या विशिष्ट प्रकरणात तुम्हाला कोणतीही फेज शिफ्ट मुळीच माहित नाही आणि आपण देखील मुळात तुम्हाला माहिती आहे की जर मी लाइन व्होल्टेज तसेच फेज व्होल्टेजकडे पाहिले तर ते अगदी एकसारखे दिसतील अजिबात अडचण नाही फेज शिफ्ट नाही स्टेप अप किंवा स्टेप डाउन होणार नाही या प्रकरणात दोघेही खरे आहेत डेल्टा डेल्टा कॉन्फिगरेशनमध्ये सामान्यत मोठा फायदा मी फक्त भिन्न कॉन्फिगरेशनची तुलना करण्याचा प्रयत्न करीत आहे मी हे करण्याचा प्रयत्न करीत आहे डेल्टा आणि डेल्टा कॉन्फिगरेशन आमचा एक मुख्य फायदा म्हणजे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्सपैकी एखादा बाहेर आला तर आपण प्रत्यक्षात आहोत आम्ही अद्याप ट्रान्सफॉर्मर अयशस्वी झाल्यास ओपन डेल्टा किंवा व्ही कॉन्फिगरेशन म्हणून ऑपरेट करण्यास सक्षम आहोत माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे डेल्टामध्ये असे तीन चरणांचे ट्रान्सफॉर्मर आहे कदाचित हे माझे प्राथमिक आहे आणि हे माझे गौण आहे बरोबर आणि यापैकी एक कॉन्फिगरेशन सांगा कदाचित हे काही कारणास्तव उद्भवले असेल एका टप्प्यात असा विचार केला जाऊ शकेल की ट्रान्सफॉर्मरमध्ये थोडी चूक झाली असेल ज्या बाबतीत मी करू शकतो तेच आहे मी येथे समान एबीसी लागू करू शकतो आणि मला येथे एबीसी बद्दल खेद वाटतो आणि मी हे विशिष्ट वायंडिंग दूर करू शकतो म्हणून मी हे वायंडिंग दूर करू शकतो आणि त्याचप्रमाणे मी येथे लोड कनेक्ट करण्यास सक्षम आहे मी हे वायंडिंग पूर्णपणे काढून टाकू शकतो त्याचप्रमाणे मी हे वायंडिंग पूर्णपणे काढून टाकू शकतो आणि मी येथे मूलत स्टार किंवा डेल्टामध्ये लोड केले जाऊ शकते या भारापूर्वी कृपया लक्षात घ्या की हे मी दर्शविलेले स्टारशी जोडलेले भार आहे आणि झेडएल प्रत्येक टप्प्यात अडथळा आहे म्हणून जेव्हा मी एक विंडिंग प्रकाशित करतो तेव्हा ट्रान्सफॉर्मर केव्हीए रेटिंगचे बराच चांगले प्रमाण वितरीत करण्यास सक्षम असेल जे दोन जवळ असणे आवश्यक आहे केव्हीएच्या मूळ मूल्याची तीसरे तारके परंतु ती तंतोतंत दोन तृतीयांश होणार नाही त्यापेक्षा थोडीशी कमी असेल कारण मूलतः आपण पहात असलेले चरण दोन व्होल्टेज आणि त्या दोघांमधील टप्प्यात चालू असलेले जे विस्थापन होते ते उर्जा घटक कोन α किंवा φ म्हणून आता हे लाइन व्होल्टेज आहे कृपया लक्षात घ्या की हे खरोखर कोणत्याही वर्तमानात योगदान देत नाही हे अनुपस्थित आहे जेणेकरून सध्याचे प्रवाह केवळ हे वर्तमान आहे आणि तेच मुख्य प्रवाह चरण आहे जे स्वतःला लाइन प्रवाह म्हणून प्रकट करते तर माझ्याकडे आहे लाइन व्होल्टेज आणि फेज करंट किंवा फेज व्होल्टेज आणि लाइन करंट हे मी डेल्टा आणि स्टार आहे की नाही ते सांगू शकतो तर माझ्याकडे फेज व्होल्टेज आणि लाईन करंट असणार आहे जे मला दोन वॅट मीटर पद्धतीची फेज शिफ्ट देईल किंवा 2 वॅट मीटर पद्धतीच्या बाबतीत आपण जे केले ते ते अगदीच साम्य होईल ज्यामुळे या ओपन डेल्टा कनेक्शनमध्ये पॉवर फॅक्टर एंगल एक प्रकारचा सुधारित आहे मी ओपन डेल्टा कनेक्शनबद्दल मोठ्या तपशीलात जाण्याचा विचार करीत नाही मला फक्त तेच समजून घ्यायचे आहे की जर डेल्टा डेल्टा कॉन्फिगरेशन नसेल तर फेज शिफ्ट नसली तरी ते काही पाऊल उचलले नाही किंवा खाली उतरेल डेल्टा डेल्टा कॉन्फिगरेशनचा एक मोठा फायदा म्हणजे ट्रान्सफॉर्मर्सपैकी एखादा बाहेर आला तरी मी ते कमी केव्हीए रेटिंगवर ऑपरेट करण्यास सक्षम असावे कारण ते तीन फेज ट्रान्सफॉर्मर म्हणून कार्यशीलतेने कार्य करू शकते ट्रान्सफॉर्मर्सपैकी एक उघडला असूनही आपणास माहित आहे म्हणून आम्ही याला ओपन डेल्टा किंवा व्ही कनेक्शन म्हणतो कारण हे व्ही सारखे आहे म्हणून आम्ही याला व्ही कनेक्शन किंवा ओपन डेल्टा कनेक्शन म्हणतो तर मूळ तीन टप्प्यांच्या तुलनेत हे कमी केव्हीए रेटिंगवर कार्य करू शकते शेवटची गोष्ट जी आपण अद्याप चर्चा केलेली नाही ते स्टार स्टार प्रकरण आहे म्हणूनच स्टार स्टारचा प्रश्न आहे की हे एक पाऊल नाही किंवा पायउतार होत नाही परंतु हे दुर्लभ कॉन्फिगरेशनपैकी एक आहे जे कोठेही वापरले जाते जो पर्यंत मी न्यूट्रलला ग्राउंड करत नाही जर न्यूट्रल नसली तर ती खरोखर वापरली जात असलेली एक लोकप्रिय कॉन्फिगरेशन नाही न्यूट्रल ग्राउंडिंगशिवाय स्टार स्टार कॉन्फिगरेशन का सहज वापरले जाऊ शकत नाही ते आपण पाहू या यात काय अडचण आहे चला जरा बघण्याचा प्रयत्न करूया तर जर मी एक स्टार स्टार ट्रान्सफॉर्मर म्हणू इच्छितो जे मी प्रामुख्याने प्राथमिककडे पहात आहे तर समजा दुय्यम आहे मी आत्ता याक्षणी पाहत नाही कारण ते ओपन सर्किट आहे तर मी या विशिष्ट ट्रान्सफॉर्मरच्या लोड अवस्थेखाली नो लोड अट शोधत आहे हे निश्चितपणे चुंबकीय प्रवाह काढेल यापैकी प्रत्येक टप्प्यात मॅग्नेटिझिंग करंट रेखांकन होणार आहे म्हणून मी याला म्हणतो कारण Ima कदाचित Imb कदाचित Imc असू शकते तर हे काढले जात असलेल्या तीन फेज मॅग्नेटिझिंग प्रवाह आहेत ही ओपन सर्किट कंडीशन आहे तर मी लोड बद्दल बोलत नाही लोड चालू नाही आणि आम्ही पाहिले की लोहाच्या मालमत्तेमुळे ट्रान्सफॉर्मरचा मुख्य भाग मॅग्नेटिझिंग प्रवाह सायनुसायडल नाहीत ते नॉन साइनसॉइडल आहेत कारण हिस्टेरिसिस आहे संतृप्ति आहे तर माझ्याकडे निश्चितपणे नॉन साइनसॉइडल प्रवाह आहेत म्हणून मी असे म्हणेन की सर्वप्रथम आपण मॅग्नेटिझिंग करंट्स नॉन सायनुसायडल आहेत हे ओळखले पाहिजे जर ते सायनुसायडल नसतात तर सामान्यत आम्ही प्रत्यक्षात कोणत्याही नॉन सायनुसायडियल नियतकालिक वेव्हफॉर्मचा विस्तार करतो फुरियर विस्तार नावाच्या एखाद्या गोष्टीद्वारे तर फ्यूरियरचा विस्तार गणितीयदृष्ट्या विना साइनसॉइडल ऑर्डर नियतकालिक वेव्हफॉर्मला काही मूलभूत मध्ये विघटित करण्यास अनुमती देईल जो 50 हर्ट्जशी संबंधित आहे या प्रकरणात कदाचित 2 वेळा मूलभूत 3 वेळा मूलभूत 4 वेळा मूलभूत आणि इतर तर आपल्याकडे अनेक हार्मोनिक घटक असतील आम्ही याला हार्मोनिक घटक म्हणतो जे दुसरे हार्मोनिक तिसरे हार्मोनिक चौथे हार्मोनिक पाचवे हार्मोनिक आणि असेच आहे तर आम्ही हे नॉन सायनुसॉइडल मॅग्नेटिझिंग वेव्हफॉर्म 50 हर्ट्ज 100 हर्ट्ज 150 हर्ट्ज इत्यादी मध्ये विघटित करणार आहोत आणि हार्मोनिकमध्ये वाढ झाल्यामुळे संख्या वाढते आहे आपण 5 व्या 7 व्या 9 व्या वर जा आणि त्याप्रमाणे आपल्या मूलभूत गोष्टींच्या तुलनेत हे सर्व लहान आणि लहान होणार आहे कारण आपण तयार केलेली आपली प्राथमिक वस्तू वेव्ह फॉर्म 50 हर्ट्जशी संबंधित आहे म्हणून जसे आपण उच्च आणि उच्च ऑर्डर हार्मोनिक्स वर जाता तसे सहसा ते प्रमाण कमी किंवा कमी होत जाईल म्हणून जर मी या वेव्हफॉर्मकडे पहात असेल तर त्यात 50 हर्ट्ज म्हणून निश्चितपणे प्रबळ घटक असेल त्यापुढे हे 100 हर्ट्ज असावे परंतु 100 हर्ट्झ मूलत डीसीसारखे काहीतरी आहे सरासरीच्या आधारावर ते 0 असेल डीसी असलेल्या हार्मोनिकसारखे कोणतेही हार्मोनिक अगदी समान असतात जर सरासरी मूल्य 0 असेल किंवा वेव्हफॉर्म वेळेच्या अक्षांपेक्षा जास्त असेल आणि टाइम अक्षच्या खाली समान अर्ध्या वेव्ह सममिती असेल तर आपल्याकडे सर्व हार्मोनिक्स अनुपस्थित असतील तर आपल्याकडे चौथे हार्मोनिक नसते सहावा हार्मोनिक आठवा हार्मोनिक अर्ध्या वेव्ह सममितीमुळे सर्व अनुपस्थित आहेत डीसी देखील अनुपस्थित आहेत कारण एका वर्तमान वेव्हफॉर्ममध्ये सरासरी मूल्य 0 आहे तर आपल्याकडे सर्वात कमी ऑर्डरचे हार्मोनिक म्हणून तिसरे हार्मोनिक आहे तर सर्वात कमी ऑर्डरचे हार्मोनिक प्रत्यक्षात तिसर्याशी संबंधित आहे तर मूलभूत नक्कीच खूप जास्त आहे जर मी आयएएम लिहायचा प्रयत्न केला तर मी हे लिहायला हवे होते त्याऐवजी मी हे एक लहान आयएएम लिहीले पाहिजे कारण त्वरित वर्तमान परिमाण मी आयए 1 कदाचित कॉस किंवा साइन ओमेगा टी प्लस आयआ 3 कॉस किंवा साइन ओमेगा टी म्हणावे परंतु ते 3 ओमेगा टी आहे हे आयएएम असेल मी पाचवे सातवे नववे अकरावे वगैरेकडे दुर्लक्ष करीत आहे या सर्वांकडे मी दुर्लक्ष करीत आहे मी फक्त मूलभूत आणि तिसरा हार्मोनिक पहात आहे त्याचप्रमाणे मी ibm पाहिले तर तर मी येथे iam लिहितो जे प्रत्यक्षात आहे त्याचप्रमाणे ibm कदाचित 3 चरण असल्यामुळे ते देखील होईल तसेच हे असेल आणि त्याचप्रमाणे आयसीएम असेल आता मी स्टार कनेक्ट केलेली सिस्टीम पाहतो तेव्हा माझ्याकडे Ima Imb आणि Imc असते आणि न्यूट्रल कनेक्ट केलेला नाही तर ImaImb Imc 0 मी ImaImb Imc ≠ 0 असल्यास मला पूर्णपणे ठीक आहे मला मार्ग द्यावा लागेल आणि करंटला मार्ग द्यावा लागेल मला न्यूट्रल ग्राउंडशी कनेक्ट करावे लागेल किंवा कुठेतरी मी न्यूट्रल नसल्यास मी तिसरा हार्मोनिक अस्तित्वात ठेवू शकणार नाही मी प्रत्यक्षात काय आहे ते पाहिले तर मी ते येथे पाहूया आम्ही वारंवारतेच्या तीन वेळा वारंवार चालू असलेल्या ऑसीलेशन पहात आहोत हे पहा टप्प्यात बदल होणार आहेत फेज शिफ्ट्ज अगदी तशीच कायम ठेवली जातील जसे की वेव्हफॉर्ममध्ये ते कसे असेल तसेच होईल जर आपण प्रत्यक्षात फ्युरीयर विस्तारामध्ये विघटित करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्यक्षात हे घटक जे काही असतील तेच असतील फेज शिफ्ट जी एन च्या घटकासह संरक्षित केली जाईल जिथे एन हार्मोनिक ऑर्डर आहे ती सामान्यत कशी आहे तर ज्यामुळे आपल्याकडे हे तीनही को फासल म्हणून होणार आहेत कारण 3600 प्रत्यक्षात तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे कोणत्याही टप्प्यात शिफ्ट होणार नाही म्हणून जर आपण ए टप्प्यातील तिसरा हार्मोनिक पाहिला तर बी टप्पा सी टप्प्यातील तिसरा हार्मोनिक आपल्याकडे असणार आहेतजे को फासल आहेत आणि जर ते को फासल आहेत तर ते 0 पर्यंत जोडणार नाहीत हे ० पर्यंत जोडणार नाही तर हे ० पर्यंत जोडतील हे ० पर्यंत जोडा जेथे ते आहेत ते को फासल आहेत बेरीज ० इतकी नाहीत तर जे होणार आहे ते आहे जर माझ्याकडे स्टार स्टार कनेक्ट केलेला ट्रान्सफॉर्मर असेल तर कोणताही प्राथमिक आधारभूत नाही किंवा दुय्यम आधारलेला नाही अशा परिस्थितीत जेव्हा मी सुरुवातीला ट्रान्सफॉर्मर उर्जावान करत असतो मी फक्त वीज पुरवठा चालू करतो मी लोड कनेक्ट केलेला नाही त्या क्षणी प्रामुख्याने काढलेला प्रवाह चुंबकीय प्रवाह आहे करंटचा मुख्य तोटा घटक नक्कीच आहे मी असा प्रश्न करीत नाही परंतु मुख्यतः मॅग्नेटिझिंग चालू आहे की मॅग्नेटिझिंग चालू नेहमीच हार्मोनिक घटक असतात आणि विशेषतः तिसरा हार्मोनिक जात नाही स्वत चा वाहण्याचा मार्ग शोधण्यासाठी कारण जर मी न्यूट्रल प्रवाह पाहण्याचा प्रयत्न केला तर न्यूट्रल प्रवाहात शून्य नसलेला तिसरा हार्मोनिक घटक असेल आणि न्यूट्रल प्रवाहांसाठी कोणताही मार्ग नाही म्हणून प्रवाह कुठे वाहतील ते कोठेही वाहू शकत नाही जर विद्युत् प्रवाह कोठेही वाहू शकत नसेल तर अस्तित्वाचे अस्तित्व संपले असेल तर स्वत लाच मारावे लागेल दुसरा कोणताही मार्ग नाही तर वर्तमानात प्रामुख्याने सायनुसायडल असणे आवश्यक आहे त्यात पाचवे हार्मोनिक सातवे हार्मोनिक असू शकते परंतु तिसर्या हार्मोनिकच्या तुलनेत ते लहान आहेत तर ट्रान्सफॉर्मरच्या मॅग्नेटिझिंग करंटमध्ये तिसरा हार्मोनिक प्रवाह अस्तित्वात असू शकत नाही ज्याचा न्यूट्रल आधार नसतो जर स्टार स्टार कॉन्फिगरेशनमध्ये न्यूट्रल नसल्यास मी तिसरा हार्मोनिक घटक शोधू शकणार नाही चुंबकीय प्रवाह मध्ये जर मॅग्नेटिझिंग करंटमध्ये तिसरा हार्मोनिक घटक नसेल तर तो बर्यापैकी सायनुसायडल असावा जर मॅग्नेटिझिंग करंट सायनुसॉइडल असेल तर फ्लक्स सिनुसॉइडल असू शकत नाही कारण ते रेषात्मकपणे संबंधित नाहीत हिस्टरेसिस लूप मला सांगते मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये मला सांगतात की मॅग्नेटिझिंग करंट आणि फ्लक्समध्ये माझ्यात रेषेचा संबंध असू शकत नाही फ्लक्स सिनुसायडल असू शकत नाही म्हणून मी असे म्हणेन की जर न्यूट्रल मार्ग प्रदान केला नसेल तर तिसरा हार्मोनिक 0 असेल किंवा तिसरा हार्मोनिक अस्तित्वात असू शकत नाही जर तिसरा हार्मोनिक अस्तित्वात नसेल तर मी मॅग्नेटिझिंग करंट सायनुसायडल किंवा को सायनुसॉइडल बनणार आहे यात काही फरक पडत नाही जर मॅग्नेटिझिंग करंट सायनुसायडल असेल तर मी असे म्हणू शकतो की फ्लक्स आणि आयएम एकसारखे नसतात तर फ्लक्स नॉन साइनसॉइडल आहे तो कोणत्या वेव्ह चा आकार घेईल हे मला माहित नाही परंतु मी म्हणू शकतो की ते सायनुसायडल नसलेले आहे जर फ्लक्स नॉन सायनुसॉइडल प्रेरित इएमएफ नसलेल्या सायनोसॉइडल असेल कारण हे सर्व नंतर परिभाषित केले आहे तर मी असणार आहे किंवा प्रेरित ईएमएफ नॉन साइनसॉइडल असेल तर आता जे घडत आहे ते एका ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे जे आहे जिथे आम्ही V लागू केलेला व्होल्टेज आहे E प्रेरित ई एम फ आहे ते पूर्णपणे हरवले आहे आपण माझा मुद्दा सांगत आहात काय मी साइनसॉइडल व्होल्टेज वापरत आहे हे नॉन सायनुसॉइडल मॅग्नेटिझिंग करंट काढायला हवे असे मानले जाते परंतु साइनसॉइडल मॅग्नेटिझिंग करंट काढण्यास भाग पाडले जाते सायनुसायडल मॅग्नेटिझिंग करंट काढायला भाग पाडल्यामुळे माझ्याकडे नॉन सायनुसॉइडल फ्लक्स असणार आहे आणि नॉन साइनसॉइडल फ्लक्स नॉन साइनसॉइडल ईएमएफ प्रेरित करणार आहे आणि सिनोसायडल व्होल्टेजला प्रवृत्त करणार आहे जे मी वापरत आहे ते एकमेकांना खरोखर संतुलन ठेवू शकत नाही स्टार स्टार कनेक्ट केलेला ट्रान्सफॉर्मरमधील प्रेरित इएमएफ आणि लागू व्होल्टेज यांच्यात व्होल्टेज फरक असेल ज्याचा न्यूट्ल बिंदू ग्राऊंडेड नाही आणि सध्या तो नो लोड स्थितीत नाही आणि यामुळे मोठ्या प्रमाणात ओसिलेशन्स किंवा खूप मोठे करंट प्रवाहात ओढतील ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर खराब होऊ शकेल म्हणूनच मी तिसर्या हार्मोनिक प्रवाहासाठी काही मार्ग उपलब्ध करेपर्यंत न्यूट्ल ग्राऊंडेड न राहता स्टार कनेक्ट केलेले ट्रान्सफॉर्मर स्टार स्टार कनेक्ट ट्रान्सफॉर्मर सामान्यपणे वापरू इच्छित नाही मला न्यूट्ल जोडल्याशिवाय मार्ग प्रदान करायचा असेल तर मला डेल्टामध्ये तृतीय वायंडिंग आवडेल त्यात खूप आनंदाने फिरणारा करंट असू शकतो जर माझ्याकडे डेल्टामध्ये सेकंडेरी वायंडिंग किंवा तृतीय वायंडिंग असेल तर दुसरे म्हणजे आधीच मी म्हटलं आहे की स्टार आहे स्टार स्टार आहे म्हणून मी डेल्टामध्ये तृतीय वायंडिंग घेऊ शकतो तर कधीकधी तृतीयक वायंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये या उद्देशास पूर्ण करते जर तो थ्री फेज ट्रान्सफॉर्मर स्टार स्टार न्यूट्ल ग्राउंडिंगशिवाय कनेक्ट केलेला असेल तर तेथे डेल्टामध्ये जोडलेला एक तृतीयक वायंडिंग असू शकतो जो तिसरा हार्मोनिक करंट सहजपणे फिरवू शकतो तिसरा हार्मोनिक करंट को फेझल Ia3 Ib3 आणि Ic3 एकसारख्याच परिमाणात अगदी समान परिमाणात आहे तर हे डेल्टाद्वारे सहजपणे प्रसारित करण्यास सक्षम असेल म्हणून मला फक्त तिसर्या हार्मोनिक करंटला फिरण्यासाठी मला तृतीयक वापराचे नाही जे शिल्लक पुनर्संचयित करेल